नमस्कारमी प्रा रविचंद्रन "एनहंसिन्ग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी" या अभ्यासक्रमात आपल्या सर्वांचे पुनःश्च एकदा स्वागत करतो हा पाचवा आठवडा आहे व आपण तिसरे युनिट पाहत आहोत जिथपर्यंत इंग्लिश स्किल्सच्या साधनांचा संबंध आहे पुन्हा आपण तिसऱ्या मॉड्यूलवर आहोत व आपण या २३ व्या पाठात कॉमन एरर्स चर्चा करत आहोत आज सुद्धा मी तुम्हाला परत २० वाक्य देणार आहे ज्यात आपण सामान्यत आपल्या दैनंदिन भाषेच्या वापरात चुका करतोत पण त्यापूर्वी शेवटच्या पाठात आपण काय केलं २० संधिगत अश्या शब्दांच्या वापरातून तुम्ही तुमचे गुण तपासून पहिले व खाली दिलेल्या शब्दांचा योग्य वापर कसा करावा हे पाहिलं इंग्लिश द इंग्लिश रिझ्युम रेझ्युमेrésumé अलोन लोनली चैल्डीश चाईल्डलाईक प्रिंसिपल प्रिंसिपल सूट स्वीट इकनॉमिक इकनॉमिकल पर्सनल पर्सनेल अल्टरनेट अल्टर्नेटीव्ह देअर दिअर उच्चाराच्या बाबतीत या दोघांमध्ये काही अंतर नाही पण लेटर्सच्या बाबतीत there व THEIR आहे व तुमची आणखीन परीक्षा घेण्यासाठी मी तुम्हाला दररोजच्या वापरातील २० चुकीचे शब्द व वाक्य दिले आता आपण या धड्यात त्यांचा योग्य वापर करण्याबद्दल शिकू आणि त्यानंतर आपण आणखी 20 चुकीचे वाक्य पाहू जे तुमच्या सरावासाठी असतील व त्यांना आपण पुढील भागात दुरुस्त करू पण आता तुमची उत्तर घ्या मी मागील व्यख्यानात सांगितल्याप्रमाणे तो कागद घ्या ज्यावर तुम्ही ती २० वाक्य लिहली आहेत १ गुण बरोबर उत्तराला व ० चुकीच्या उत्तरालाशेवटी आपण स्वतःला तपासू शकू कि आपण किती गोष्टी आत्मसात केल्या तर पहिले वाक्य Meet Madhav He's my elder brother हे बरोबर उत्तर आहे याचे स्पष्टीकरण काय आहे तर एल्डर व एल्डेस्ट यांचा अर्थ हा ओल्डर व ओल्डेस्ट यांसारखाच असतो एल्डर हे नामापूर्वी वापरले जाते जस कि नाम दर्शवणारे शब्द ब्रदर सिस्टर तर अश्या वेळी एल्डर हा शब्द वापरा तुम्ही कनेक्टिंग क्रियापदांनंतर ओल्डर व ओल्डेस्ट विशेषण प्रेडिक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकता असे विशेषण हे साह्यकारी क्रियापदांनंतर येतात जसे कि is am किंवा were इत्यादी उदाहरणार्थ Harish is older than me याठिकाणी तुम्ही ओल्डर हा शब्द वापरू शकता ते is या साह्यकारी क्रियापदांनंतर येते व त्यांनतर than हा शब्द येतो तुम्हाला हे समजले असेल अशी अशा आहे पुढचं वाक्य My sisters in law are coming for dinner tonight sister in laws हे मुळात भारतीय इंग्रजी मध्ये वापरले जातेज्याचा वापर खूप सामान्यपणे आपल्याकडे केला जातो पण ते चूक आहे sisters in law हे अनेकवचनी अर्थाने वापरण्याचे कारण काय आहे जर तुम्हाला एकापेक्षा जास्त भाऊ असतील तर त्याचा अनेकवचनी होईल ब्रदर्स तसेच sisters in law in laws नव्हे in laws हे brothers sisters यांच्यासाठी वापरले पाहिजे तिसरं वाक्य योग्य फॉम Anjali's niece has grown चुकीचा वापर होता ग्रोनप ग्रोइंग अप म्हणजे वयात येणे म्हणजे शारीरिक दृष्ट्या परिपक्व होणे एखाद्याची शारीरिक वाढ दर्शवण्यासाठी जसे कि एखाद्याची उंची वाढली आहे तर आता तुम्ही ग्रोनप ऐवजी ग्रोन हा शब्द वापरा ४ वाक्यच बरोबर उत्तर I just got to know that Binayak has married to Supriya सामान्यतः married या शब्दांनंतर to हे प्रपोझिशन वापरतात व जेव्हा तुम्ही असं म्हणता कि एखादाजण एखाद्या सोबत वैवाहिक संबंधामध्ये आहे त्यावेळी तुम्ही married to याचा वापर करा पाचवा बरोबर उत्तर They've got a beautiful house in the Hillshome in the hills नको हाऊस व होम या दोघांमध्ये काय फरक आहे ज्या ठिकाणी किंवा इमारतीत आपण राहतो ते म्हणजे हाऊस फक्त विटांचे बांधकाम होम म्हणजे तुमचं स्वतःच ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासोबत राहता ज्या ठिकाणी तुम्हाला पारिवारिक भाव येतो जरी त्या ठिकाणी तुमच्या रक्ताच्या नात्यातील कोणी राहत नसेल तरी म्हणून कधी कधी तुम्ही पाहुणे म्हणून कोणाच्या घरी जर गेला असाल तर त्या वेळी ते जेवण वाढत असताना तुम्हाला म्हणतात कि आपलाच घर समजा please feel at home होम हा भावनिक शब्द आहे या शब्दांनंतर नेहमी प्रेपोसझिशन at किंवा in येते उदाहरणार्थ Ramesh isn't at home now तर यांच्या वापरात गोधळून जाऊ नका पुढच वाक्य My brother lives abroad lives in abroad चुकीचे आहे कारण ऍब्रॉड या शब्दांनंतर कुठलाच प्रपोझिशन वापरलं जात नाही जस कि in किंवा at ७व वाक्य जे कि पुन्हा भारतीय वापराशी निगडित आहे विचारलेलं चुकीचं वाक्य होतं I've been brought up in a joint family बरोबर वाक्य आहे I've been brought up extended family joint family हि संकल्पना मुळात भारतीय आहे पण बरोबर वापर हा extended family असा होतो जर तुम्ही ऑक्सफेर्ड डिक्शनरी पहिलीतर त्यात extended family चा अर्थ joint family असा दिला गेलेला आहे जो तुम्हाला अपेक्षित आहे त्याची व्याख्या पहा A family which extends beyond the nuclear family to include grandparents and other relatives म्हणजे असा परिवार जो विभक्त नाही ज्यामध्ये आज्जी आजोबा व इतर नातेवाईक सोबत राहतात त्याला एकत्र कुटुंब असे म्हणतात म्हणून joint family ऐवजी extended family चा वापर करा याचा वापर तुमच्या अवती भवतीच्या लोकांना कदाचित विचित्र वाटेल पण त्यांना तुम्ही याचा खरा अर्थ सांगा व त्यांना सुद्धा याच्या वापराबाबतीत दुरुस्त करा ८ वे वाक्य Dad and I have a lot of things in common हे बरोबर वाक्य आहे in common between us च्या ऐवजी फक्त common सामान्यपणे आपण असे म्हणतो कि we have a lot of things in common between us between us हे चुकीचे आहे खासकरून तेव्हा जेव्हा तुमच्यात व एखाद्यात काही गोष्टी एकसारख्या असतील जसे कि तुमच्या दोघांची आवडनिवड इत्यादी तुमच्यात असणाऱ्या एकसमान गोष्टी ह्या ठरलेल्या आहेत म्हणून तिथे between us असं म्हणण्याची आवश्यकता नाही आता वाक्य क्र ९ यामध्ये relations हा शब्द चुकीचा वापरला आहे जेव्हा तुम्ही म्हणता I have good relations with my customers याच बरोबर उत्तर आहे I have a good relationship with my customers Relations हा शब्द औपचारिक गोष्टींसाठी वापरला जातो जसे कि दोन देशांमधील चर्चा किंवा एकमेकांशी जुडलेले लहान लहान समूह उदाहरणार्थ पालक मुलाचे संबंध किंवा शिक्षक विद्यार्थी संबंध वाक्य क्रमांक १० चुकीचं वाक्य आहे I have to care for my aged parents याच बरोबर उत्तर आहे I have to care for my elderly parents Elderly parents एल्डरली हा शब्द एजेड या शब्दापेक्षा कमी औपचारीक व अधिक विनयशील आहे एजेड चा अर्थ खूप जुना किंवा कमजोर असा होतो एजेड हा शब्द नाकारात्मक वयोमान दर्शवते ज्यात एखादी व्यक्ती कमजोर किंवा वृद्ध होत आहे पण एल्डरली या शब्दात मोठेपण किंवा गौरव आहे म्हणूनएजेड च्या ऐवजी एल्डरली या शब्दाचा वापर करा ११व्या प्रश्नच उत्तरpeople dream of visiting the USA dream to visit the USA हे म्हणणे चुकीचे आहे Dream of हे ठरलेला वाकप्रचार आहे व ज्याचा अर्थ काहीतरी आनंददायी होईल अशी अशा असा होतो त्यामुळे त्याठिकाणी तुम्ही to चा वापर करू शकत नाहीत पुढील वाक्य आहे जे आपण अनेकदा वापरतो Please excuse me किंवा इतरांचं लक्ष वेधण्यासाठी आपण त्यांना म्हणतो excuse meजसे कि दिलेल्या वाक्यात वापरले आहे Please excuse me I didn't mean to step on your shoes याच बरोबर उत्तर आहे I'm sorry - I didn't mean to step on your shoes कारण excuse me चा वापर हा एखाद्याच लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी केला जातोज्यावेळी तो व्यस्त असतो जेव्हा तुम्ही व्यतय अडथळा निर्माण करत असाल तेव्हा excuse me चा वापर करा मुखत्यावे करून जेव्हा तुम्ही स्वतःचा परिचय करून देत असाल किंवा माहिती विचारत असाल पण अश्या वेळेस नाही जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पायावर पाय देता त्यावेळी तुम्ही त्यांना माफ करा sorry असं म्हणा १३ वा प्रश्न आहे Ashok is good in cricket याच बरोबर उत्तर आहे Ashok is good at cricket 'good at' या फ्रेज कडे पहा हा फ्रेज आपण खेळात निपुण किंवा चांगले असताना चित्रकलेत पारंगद आहेत तर बास्केटबॉल चांगला खेळात असाल तर किंवा हॉकी चांगली खेळात असाल तर वापरला जातो परंतु शाळेतील विषय जसे कि मॅथेमॅटिकस फिजिक्स केमिस्टरी इत्यांदींसाठी तुम्ही good a किंवा good in हे दोन्ही वापरू वापरू शकता म्हणून somebody can be good in Mathematics तसेच good at Mathematicsyou are good at Physics good in Physicsदोन्ही बरोबर आहेत १४Many times I see my neighbour cycling to my office या वाक्यात many times चा वापर चुकीचा करण्यात आला आहे बरोबर उत्तर आहे Very often I see my neighbor cycling to my office जर तुम्ही वेळेसंधर्बातील आकडे मोजू शकता तर many times वापरा पण जर ते तुम्ही मोजू शकत नसाल जसे कि एखादी गोष्ट वारंवार घडत असेल तर त्यावेळी often किंवा very often यांचा वापर करा खूप वेळा Very often हे पुनरावरत्ती चे प्रमाण जास्त आहे असे दर्शवते often चा वापर नियमितपणा दर्शवतो पुढील चुकीचे वाक्य हे खूपदा वापरले जाते Last to last year I was in Bangalore याठिकाणी आपल्याला the year before last या वाक्यप्रचाराचा वापर करावा लागेल म्हणजेच बरोबर वाक्य असेल the year before last I was in Bangalore Last to last हे शब्दशाह केले गेलेलं भाषनंतर आहे मागच्या मागील वर्षी जेव्हा आपल्याला गेल्या आठवड्याबद्दल महिन्यांबद्दल किंवा वर्षाबद्दल बोलायचे असेल तेव्हा the year before lastthe week before last the month before last इत्यादींचा वापर करा 16 चुकीचे वाक्य होते Today morning I met Sheetal बरोबर वाक्य आहेI met Sheetal this morning किंवा तुम्ही असे म्हणालात तरी चालेल कीं this morningI met Sheetal याला सुद्धा अर्थ आहे पण I met Sheetal this morning किंवा this evening असे म्हणणे योग्य असेलयाचे स्पष्टीकरण असे आहे कि जेव्हा आपण घडलेल्या किंवा त्याच दिवशी घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत असतो त्यावेळी असा वापर करा पुढील वाक्य I will see you after a week After week हे याठिकाणी चुकीचं वापरलं आहे बरोबर उत्तर आहे I will see you in a week's time जेव्हा तुम्हाला भविष्यात काहीतरी होण्यापूर्वी किती काळ असे म्हणायचे असते तेव्हा time चा वापर करा जसे कि in a week's time in a month's time in a year's time in a fortnight's time इत्यादी 18 जो कि आपल्याकडून सर्रासपणे चुकीचा वापरला जातो तो म्हणजे I didn't had my breakfast याच बरोबर उत्तर आहे I didn't have my breakfast कारण did किंवा did not didn't यांच्या समोर नेहमी मुख्य क्रियापद हे वर्तमान काळात लिहा जसे कि is have has did किंवा did not नन्तर मुख्य क्रियापदाचे भूतकालीन रूप वापरू नका जे कि आपण नेहमी वापरतो उदाहरणार्थ did not went ऐवजी I didn't go म्हणाI didn't bought ऐवजी I didn't buy वापरा did च्या नंतर येणार मुख्य क्रियापद नेहमी वर्तमान काळात लिहा किंवा वापरा 19 चुकीचे वाक्य We have lived here since three years आपल्याकडून नेहमी सिन्स व फॉर या प्रेपोझिशनच्या वापरात चुका होतात याच बरोबर उत्तर आहे we have lived here for three years एखाद्या गोष्टीची सुरवात केव्हा पासून झाली हे सांगण्यासाठी सिन्स चा वापर करा जसे कि since this morning it has been raining heavily Since 1966 the price has been on the increase since Monday since Tuesday इत्यादी व किती काळापासून किंवा कालावधीपासून हे सांगण्यासाठी फॉर चा वापर कराI have been staying here for 10 years आता शेवटचं वाक्य I met Gauri three years before या वाक्यात बिफोर हा शब्द चुकीचा वापरला आहे बरोबर उत्तर आहे I met Gauri three years ago अगो चा अर्थ आहे भूतकाळातील एखाद्या गोष्टीबद्दल बोलताना जी कि सध्याच्या परिस्थितीशी लागू आहे बिफोर चा अर्थ सुद्धा तोच येतो पण याचा वापर भूतकाळातील क्षण सांगण्यासाठी केला जातो - We had read the book a year before it got the Booker prize याचा वापर पूर्ण भूतकाळासोबत केला जातो आता तुमचे उत्तर तपासा लवकर तुमचा स्कोअर तपास जर तो २० असेल तर अप्रतिम आहे १८ किंवा १९ उत्कृष्ट आहे १५ ते १७ खूप चांगला १० ते ११ ठीक ८ ते ९ सरासरी ६ ते ८ सरासरी पेक्षा कमी ४ ते ७ खराब ० तो ३ खूप खराब मी सांगितल्याप्रमाणे आपला स्कोअर थोडा कमी असल्यास निराश होण्याची गरज नाही कारण आपण आताच सुरवात केली आहे तुम्हाला सुचवलेलेशिफारस केलेले पुस्तके आणि संदर्भ सामग्री वापरा व भाषेतील जास्तीतजास्त होणाऱ्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करा जे सहसा आपण दररोजच्या आपल्या दैनंदिन संभाषणात करतो इतर कसे बोलतात आणि आपण कसे बोलता हे पहा आणि इतर बोलत असताना त्यांच्याकडून काय चुका होतात याच सुद्धा तुम्ही निरीक्षण करा मग तो व्यक्ती कोणीही असू ती व्यक्ती कोणीही असू शकते ज्याचा तुम्ही आदर करता पण भाषेच्या व संभाषणाच्या बाबतीत कदाचित ते चुकत असतील म्हणून काळजी बाळगा स्वतःसोबत इतरांना हि सुधारा चला आजच्या धड्याच्या दुसर्या भागावर जाऊ जिथे मी तुला आणखीन 20 वाक्यांचा दुसरा सेट देणार आहे परत चुकीची वाक्य योग्य वापर ओळखा आणि पुढच्या पाठात त्या बरोबर करूयात आता तुमची इंग्लिश तपासा अधोरेखित शब्दाचा योग्य शब्द सांगा पहिला I passed out in 2014 from my university सर्वसाधारणपणे भरपूर विद्यार्थी असाच म्हणतात पण यात चूक काय आहे ते शोधा दुसरं वाक्य विशेषतः हे वाक्य उत्तरेकडील हिंदीभाषिक लोक म्हणतात याच बरोबर उत्तर शोधा I couldn't catch my teacher's English at all तिसरं वाक्य I want to learn English to go ahead in my career चुकीचा भाग यात आहे go ahead चौथ वाक्य Please write your name on the top of the answer script यात on the top of हे चुकीचं वापरलं आहे बरोबर काय आहे ते शोधा पाचवं हे तुम्ही सर्र्रासपणे वापरता I'll call you again in twenty minutes call you again हा भाग अधोरेखित केला आहे जो कि चुकीचा आहे सहावं The bus stop is in front of my house या वाक्यात चुकीचा भाग आहे in front of बरोबर शोध सातवा The climate in Delhi is quite humid this month यातील climate हा शब्द अधोरेखित केला आहे त्यातील चूक काय आहे ते शोध आठवा वाक्य I'm coming from India coming from हे अधोरेखित केले आहे नवव वाक्य Nainital is all about 6000 feet over sea level चुकीचा भाग आहे over I put a plastic cover above the sofa अधोरेखित शब्द आहे above The earthquakethat shook Latur या वाक्यात कॉमा कडे लक्ष द्या तो तुम्हाला कदाचित क्लू देईल कि योग्य शब्द काय वापरला पाहिजे हे कॉमा कंस दर्शवित आहेत जसे कि कंसात अतिरिक्त माहिती आहे मी तुम्हाला फक्त क्लू देत आहे कि त्यात चूक काय आहे लातूरमधील भूकंप हा ८ ५ रिश्टर स्केलचा होता The judges gave awards to all poems which showed originality यात कुठला शब्द अधोरेखित केला आहे तुम्हाला त्यात चूक काय आहे हे शोधायची आहे She lacks in confidence अधोरेखित भाग lacks in आहे १४ Where is my belongings Is हा शब्द अधोरेखित आहे Please give me blue pen कदाचित तुमच्यापैकी भरपूरजणांना याच उत्तर माहिती असेल ते blue pen च्या आधी असावे मी फक्त तुम्हाला क्लु देत आहे He is a honest police officer यात अधोरेखित भाग आहे a honest Will I drop you to the station यामधेय will हे अधोरेखित केले आहे यातील चूक शोधून बरोबर उत्तर लिहा २० You were talking to Rajesh या वाक्यात You were ला अधोरेखित केले आहे यात चूक काय आहे तर दिलेल्या २० उदाहरणांची बरोबर उत्तर शोध व ती लिहून काढा त्यांनतर आपण पुढील विडिओ मधेय त्यांची उत्तर स्पष्टीकरणासहित तपासू ठीक आहे तुम्ही शिकत आहेत तुम्ही करत असलेल्या सध्या सध्या चुकांविषयी मी तुम्हाला जागरूक करत आहे व त्याच बरोबर तुमच्यातील इंग्लिश शिकण्याची तहान भागवत आहे त्याचबरोबर आपण स्वतःला या इंग्लिश स्किल्स मध्ये परिपूर्ण कसे करू शक्तोत या विषयी सुद्धा तुम्हाला मदत करत आहे चला आजचा हा पाठ मी परत एकदा एका प्रेरणादायी विचाराने संपवतो जे कि आत्मसात करण्याच्या प्रक्रियेशी निगडित आहे तर मला त्याचा वापर विशेषतः भाषा शिकण्यासाठी करायचा आहेहे सारा गॅल्डवेलची यांच्याकडून प्रेरित झाले आहे शिक्षणाबद्दल तिला काय म्हणायचे आहे ती म्हणते"तुम्हाला जे शिकायचे आहे ते कधी हि व कोणाकडून हि तुम्ही शिकू शकता एक वेळ अशी येईल ज्यावेळी तुम्हाला त्याचा अभिमान वाटेलजे जे तुम्हाला शिकता येईल ते ते तुम्ही शिकू शकतासर्वकाही जाणून घ्या एखाद्या भाषेबद्दल एखाद्या विषयाबद्दल कोणत्याही वेळी आपण जमेल त्या वेळेस जमेल त्या व्यक्तीकडून सर्व काही जाणून घ्या या कोटेशनमध्ये सांगितलेला मुद्दा असा आहे की आपल्याला कधीच पश्चाताप होणार नाही आपण काहीतरी शिकण्यात आपला वेळ वाया घालवलात असे कधीही वाटणार नाही काहीतरी शिकल्यामुळे वेळ वाया जात नाही वेळ कधीच वाया जात नाही कारण आपण त्यातून काहीतरी शिकतोत तुम्ही काहीतरी शिकण्यात तो वेळ खर्च करता कदाचित त्या विशिष्ट वेळी वापरली जात नाही परंतु एक वेळ अशी येईल आपण तो विषय किंवा ती भाषा शिकली यागोष्टांवर अभिमान वाटेल तर आता तुम्ही हे आपल्या अभ्रासक्रमशी व ही इंग्रजी कौशल्ये शिकणे भाषा शिकणे यांसोबत कसे जोडाल तर भाषेबाबतीत जितकं शिकता येईल तितकं शिकून घ्या व आपण योग्य वेळी ते वापरण्यास सक्षम असाल दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे अशी आहे कि हा प्रचंड ऑनलाइन ओपन कोर्स प्रोग्राम व्हिडिओंद्वारे आपल्याला मार्ग दाखवत आहे तर आपण वर्गाची संकल्पना मोडीत काढली आपण चार भिंतींच्या आत बसत नाही आहोत आणि आपण एका विशिष्ट वेळी वर्गात येत नाही परंतु आपल्याला पाहिजे त्या वेळी लेक्चरचा लाभ मिळविण्यास सक्षम आहात तर आपण आत्ताच डाउनलोड करा आणि आपल्यास पाहिजे त्या वेळी पहा तुमच्यातील काहीजण हे सकाळी पहातात तुमच्यातील काही रात्री उशिरा पहात आहेत तुमच्यातील काही फक्त दुपारच्या वेळी पहात आहेत आणि तुमच्यातील काही फक्त आठवड्याच्या शेवटी पाहत आहेत तरी ठीक आहे परंतु कोणत्याही वेळी ही वेळ आपल्याकडे आहे तुम्ही शाळा किंवा महाविद्यलयात जात नाहीत जेव्हा शाळेची घंटा वाजते तेव्हा आपल्याला वर्गात जावं लागत जर तुम्हाला हे विडिओ आवडले नाहीत तर तुमच्याकडे एक पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्या अभ्यासक्रमाकडे जाणे तुम्ही कोणाकडून हि शिकू शकता तर MOOC अभ्यासक्रमाचे हेच उद्दिष्ट आहे जगात कुठेही कधीही व कोणाकडूनहि तर हे वेळेच्या काळाच्या व्यक्तीच्या शिक्षकाच्या बाबतीतील पूर्णपणे अडथळे दूर करते आपल्याकडे पर्याय भरपूर आहेत जेव्हा तुम्हाला एवढे पर्याय उपलब्ध करून दिले जातात तेव्हा हि तुमची जबाबदारी आहे कि अश्या अभ्यासक्रमातून आपल्याला जितकं शिकता येईल तितकं शिकणे जास्तीत जास्त प्रमाणपत्रे जमा करण्याचा प्रयत्न करा परंतु मी सांगत होतो की फक्त असे प्रमाणपत्र जमा केल्याने तुम्हाला शहाणपण मिळणार नाही परंतुहे सांगून सुद्ध हे जमा करण्याची प्रक्रिया आपण करीत असलेल्या असाइनमेंट फोरममधील आपल्या चर्चा आपली स्वतःची बदलण्याची मानसिकता हे अधिक महत्त्वाचे आहे जे संचयात घडत आहे म्हणूनच मी म्हणतो साठवणे देखील एक वाईट कल्पना नाही जोपर्यंत आपण साचवण्याच्या प्रक्रियेचा आनंद घ्याल तेव्हा हे केल्याबद्दल अभिमान बाळगाल कारण जसा जसा वेळ जाईल तुमच्या लक्षात येईल की प्रेरणा कमी होत आहे आपली इच्छाशक्ती कमी होत आहे आपला दृढनिश्चय कमी होत आहे तेव्हा तुम्ही अभिमान व्यक्त कराल कि तुम्ही काहीतरी केलंय अश्याप्रकारे मी फक्त एवढं सांगेन की मी तुम्हाला दिलेल्या संदर्भांवर विशेषत डॉ सौम्य शर्मा यांचे पुस्तक मी प्रामाणिकपणे लेखकाची परवानगी घेऊन या पुस्तकातील एक सार तुम्हाला सांगत आहे Common Errors in English हे पुस्तक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे खूप स्वस्त आहे मी यातून फक्त काही निवडलेली उदाहरणे घेत आहे पण पुस्तकात बरीचशी माहिती आहे मी फक्त काही महत्वाचे उद्धरण सांगण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु संपूर्ण पुस्तकातून जी माहिती मिळेल ती तुम्हाला परिपूर्ण बनवेल जे कोर्सचे मुख्य उद्दीष्ट नाही म्हणूनच आपण करत असलेल्या या कोर्सचा हा एक भाग आहे म्हणून मला आवडत नाही इंग्रजी स्किल्सवर एक संपूर्ण कोर्स होईल जो मी नंतरच्या टप्प्यावर करेन परंतु या टप्प्यावर नाही तर येथे प्राथमिक लक्ष्य सॉफ्ट स्किल आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही सामान्य त्रुटी माहित असले पाहिजेत आणि त्या संदर्भात आपण यापैकी काही पुस्तके आणि उदाहरणांवर कार्य करू शकता तर मला आशा आहे की आपण ही 20 वाक्ये वापरण्यास सक्षम असाल आणि मग आपण उत्तरे घेऊन या पुढील व्हिडिओमध्ये ती उत्तरे आणि आपले गुण तपासले जातील तोपर्यंत हा व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू